अनिश्चिततेचे तत्त्व आणि त्याचे साधे उपयोजन तर आतापर्यंत आपण क्वांटम मेकॅनिक्सच्या हायसेनबर्ग आणि श्रोडिंगर यांच्या मतांवर चर्चा केली आहे आणि मी तुम्हाला जे दाखवले आहे ते म्हणजे दोन्ही समतुल्य आहेत आणि हायसेनबर्गच्या मतानुसार गोष्टी मॅट्रीसेस द्वारे परिभाषित केल्या जातात आणि श्रोडिंगरच्या मतानुसार आपल्याकडे वेव्ह फंक्शन आहे आणि जेव्हा तुम्हाला xop निश्चित करायचे असते तेव्हा ते प्रत्येक परिमाणांसाठी ऑपरेटरद्वारे केले जाते तर उदाहरणार्थ आपल्याकडे हायझेनबर्ग मतानुसार xmn मॅट्रिक्स घटक ∫mxndx म्हणून होता आणि जेव्हा हा x ऑपरेटर ̂n वर कार्य करतो याचा अर्थ ते फक्त xmxndx ने गुणाकार करते दुसरीकडे आपण pmn देखील परिभाषित केले जे ∞ ते ∞ mp हा ndxवर कार्य करतो जेव्हा p हा ψ वर कार्य करते तेव्हा ते एक विभेदक ऑपरेटर आहे प्रत्यक्षात ते याला डेरीवेटीव्ह मध्ये बदलते तर तुम्हालाmiddx ndx मिळेल आणि आता आपण या प्रमाणांसाठी अपेक्षित मूल्ये देखील परिभाषित करू तर x साठी अपेक्षित मूल्य आणि p चे अपेक्षित मूल्य ∞x2xdx म्हणून परिभाषित केले गेले आणि p साठी अपेक्षित मूल्य एकीकृत ∫iddxψdx म्हणून परिभाषित केले गेले आणि हे या प्रमाणांचे सरासरी मूल्य आहे हे समजून घेऊ एवढेच नाही तर आम्ही हे देखील पाहू शकतो की p2 शी संबंधित ऑपरेटर p2 शिवाय काहीच नव्हते आणि हे 2d2dx2 झाले x2 शी संबंधित ऑपरेटर हे वेव्ह फंक्शनला गुणाकार करणारे x2 आहे आणि त्याचप्रमाणे आपण या ऑपरेटरच्या उच्च शक्ती आणि त्यांचे स्वतःचे गुणन देखील परिभाषित करू शकतो या सर्व गोष्टींद्वारे आपण या व्याख्यानात शिकणार आहोत की हे क्वांटम मेकॅनिक्सचे एक अत्यंत महत्त्वाचे तत्त्व आहे ज्याला अनिश्चितता सिद्धांत म्हणतात ज्यामध्ये असे म्हटले आहे की क्वांटम मेकॅनिक्समध्ये प्रमाण खूप उच्च अचूकतेसह मोजले जाऊ शकत नाही खरं तर 2 परिमाण ज्याला एकमेकांशी संयुग्म म्हणतात त्यांना अनिश्चिततेच्या संबंधाने एक संबंध दिला जातो जर तुम्ही एक प्रमाण खूप उच्च अचूकतेपर्यंत मोजता तर इतर प्रमाण कमी अचूक होते आणि हेच आपण क्वांटम मेकॅनिक्समध्ये का घडते ते पाहणार आहोत हे प्रत्यक्षात क्वांटम स्थितीचा परिणाम आहे आणि म्हणूनच हे एक तत्त्व आहे जे क्वांटम मेकॅनिक्ससाठी अत्यंत अद्वितीय आहे कदाचित तुम्ही तुमच्या 12 व्या वर्गात अनिश्चिततेच्या तत्त्वाबद्दल शिकला असाल तर आता मी ते लिहितो आणि नंतर आपण ते अधिक विस्तारीतपणे पाहू तुम्हाला हे कळले असेल की दिलेल्या कण डेल्टा xΔpx2 तर याचा अर्थ काय आपण या व्याख्यानात गणितीय कठोर पद्धतीने x आणि pxकसे परिभाषित करू शकतो ते पाहू तर आपण बघूया की जर मी x ची मात्रा मोजत आहे तर मला सरासरी मूल्य x मिळते आणि जर मी x2 मोजतो तर मला त्याचे सरासरी मूल्य मिळते आणि जर मी यामधून अपेक्षित मूल्य किंवा x चे सरासरी मूल्य वजा केले आणि वर्गमूळ घेतला तर याला x असे परिभाषित केले जाते त्याचप्रमाणे जर मी ⟨p⟩2 आणि अपेक्षित मूल्य घेतले ते 〖⟨p⟩2 मधून वजा केले आणि त्याचे वर्गमूळ घेतले तर आपल्याला p मिळेल आता मी ते उजव्या बाजूला लिहितो सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रमाणासाठी याचा ऊल्लेख आपण O असा करूया किंवा O मधील अनिश्चितता O हि ⟨O2⟩ ⟨O⟩2 शी समान असेल आणि ते परिपूर्ण अर्थ प्राप्त करते कसे ते समजावून सांगतो तर समजा माझ्याकडे प्रमाण आहे किंवा काही संख्या घ्या मी म्हणतो की मी मोजतो आणि मला 1 2 2 3 1 4 असेच मिळते चला स्वतःला 1 2 3 4 5 6 संख्यांपुरते मर्यादित करू आणि सरासरी घेऊ तर आपण असे म्हणूया की हे ⟨x⟩ असेल 1223146 आणि 8 5 136 अंदाजे 2 आणि म्हणून ⟨x⟩2 अंदाजे 4 आहे ⟨x2⟩ घेऊ आणि ते 14491166 होईल जे 5 अधिक 4 9 18 अधिक 16 34 अधिक 35 जे अंदाजे 6 ⟨x2⟩हे ⟨x2⟩पेक्षा मोठे आहे आणि म्हणून दोन समान नाहीत कारण मूल्यांमध्ये फरक आहे दुसरीकडे जर सर्व x समान असतील तर हे दोघे समान झाले असते तर x किंवा p किंवा O हे आपल्याला सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रमाणची विभागणी देते जर मी अनेक मोजमाप केले आणि मला आढळले की ते वेगळे आहेततर मी x अशा पद्धतीने परिभाषित करेल कि यावरून मला किती विभागणी झाली आहे ते समजेल आणि अनिश्चिततेचे तत्त्व तुम्हाला सांगते कीविभागणी आणि संयुग्म प्रमाणातील विभागणी यांचा गुणाकार 2 पेक्षा जास्त आहे आणि आता आपण ते दाखवू त्यापूर्वी मी फक्त तुम्हाला सांगू इच्छितो की विभागणी बाबतीत इगेन व्हॅल्यू काय होते तर उदाहरणार्थ समजा माझ्याकडे एक ऑपरेटर O आहे जो वेव्ह फंक्शनवर कार्य करतो आणि तो मला ईगीन मूल्य Onn देते मग ⟨O⟩ हे∫nOndx द्वारे दिले जाईल जे On शिवाय काहीही नाही जे एक संख्या nndx पासून मिळेल जे On दुसरीकडे जर मी गणना केली तर⟨O2⟩ हे ∫nO2ndx असेल जे On मन्हजे nO असून ते पुन्हा ̂n dx वर ऑपरेट केले तर तुम्हाला On2∫nndx जो On2 तर या प्रकरणात आपण पाहत आहोत कि On2 आणि ⟨On2 ⟩ हे सारखेच आहे आणि म्हणून O0 तर जर मी एका ऑपरेटरचे अपेक्षित मूल्य तरंग फंक्शनच्या संदर्भात जे इगेन फंक्शन्स आहे घेतले आणि नंतर त्यामधील विभागणीची गणना केली तर x किंवा O हे 0 म्हणून स्थिर स्थिती E मध्ये आपण लिहू शकतो कि लहर हि 0 ती एक निश्चित ऊर्जा स्थिती आहे तर या पार्श्वभूमीवर मी आता अनिश्चिततेचे सिद्धांत सिद्ध करणार आहे त्यासाठी मला कॉची श्वार्ट्झ लागेल हे श्वार्ट्झ असमानता असेल जे मी फक्त वेक्टरच्या दृष्टीने मांडले तर ते ।A B ।≤।A ।।B। असे होईल जे समजणे खूप सोपे आहे कारण A B काहीच नाही पण ।A ।Bcos θ आणि हे नेहमीपेक्षा कमी किंवा समान असते। A ।B कारण ।cos θ । नेहमी 1 पेक्षा कमी किंवा समान असते फंशनच्या संज्ञानुसार आपल्याला असे दिसते कि जर माझ्याकडे O1असेल आणि याला O2 शी गुणले तर हे अपेक्षित मूल्य होईल जे ∫xO1O2ψdx असेल जर याचा मोडुलस घेतल्यास तो अपेक्षित मूल्य पेशा कमी किंवा समान असेल जो ∫O1ψdx असेल जे दुसरे काही नसून ⟨O1⟩⟨O2⟩ आहे याला कॉची श्वार्ट्झ असमानता म्हणून ओळखले जाते आणि आम्ही हे आता अनिश्चिततेचे सिद्धांत सिद्ध करण्यासाठी वापरणार आहोत त्यासाठी मी x ⟨x⟩ हे प्रमाण एक ऑपरेटर म्हणून निवडतो तर हे O1 असणार आहे आणि O2हे ऑपरेटर p ⟨p⟩ असणार आहे तर मी कॉची श्वार्ट्झ विषमता वापरणार आहे म्हणून मी जे दाखवणार आहे ते म्हणजे ⟨x ⟨x⟩p ⟨p⟩⟩ असावे तुम्हाला प्रश्न पडेल की मी वर्गमूळ का घेत आहे कारण तुम्हाला ⟨x ⟨x⟩⟩0 दिसते तर मी खरोखर ज्याची गणना करत आहे तो आहे विभागणी किंवा x उजव्या हाताला हे एक प्रकारचे आरएमएस विचलन आहे चला समीकरणांची डावी बाजू पाहू

आणि मी याचे अपेक्षित मूल्य घेत आहे जे ⟨⟨xp⟩ ⟨x⟩⟨p⟩ ⟨x⟩⟨p⟩⟨x⟩⟨p⟩ शिवाय काहीच नाही आणि मी काही संज्ञा रद्द करणार आहे तर मला हे समान ⟨xp⟩ ⟨x⟩⟨p⟩ हे सर्व लक्षात ठेवा की जेव्हा मी हे कोनीय कंस लिहितो किंवा अपेक्षित मूल्य जे संख्या बरोबर असते तर हे प्रमाण एक संख्या आहे जर आपल्याला ⟨x ⟨x⟩p ⟨p⟩⟩≤⟨x ⟨x⟩2⟩ ⟨p ⟨p⟩2⟩ वापरण्यास सोईचे नसेल तर मग तुम्ही त्याऐवजी O1हे स्वतः चौरस आणि O2 हे p ⟨p⟩2 साठी वापरू शकता आणि कॉची श्वार्ट्झ विषमता ⟨x ⟨x⟩2p ⟨p⟩2⟩ असे लिहा जे ≤⟨x ⟨x⟩2⟩⟨p ⟨p⟩2⟩असेल जे पूर्वी मिळवलेल्या समान परिणामाकडे नेणारा आहे तर आम्ही ⟨x ⟨x⟩p ⟨p⟩⟩⟨xp⟩ ⟨x⟩⟨p⟩ ची गणना केली आहे

असे लिहिणार आहे तर मी यात काय केले मी ⟨xp⟩ हे ⟨xppx⟩2⟨xp px⟩2 असे लिहिले आहे जरी मी 2 बाजूंनी अपेक्षित मूल्य घेतले आणि मी हे येथे आणि येथे वापरतो जे ⟨xppx⟩2 प्लस असे असेल क्वांटम स्थितीवरून आठवा की xp px हे iℏ शिवाय काहीच नाही तर म्हणून हेiℏ2 ⟨x⟩⟨p⟩ आता मी तुम्हाला⟨xppx⟩ हे वास्तविक समीकरण आहे हे सिध्द करण्यासाठी स्वाध्याय मंहून देत आहे हे सोडविण्यासाठी p ला ऑपरेटर फॉर्ममध्ये लिहा तर हे प्रत्यक्षात ∫xidψdxiddxxψdx बनते

आणि आपण भाग म्हणून एकत्रीकरण करू शकता आणि हे दर्शवू शकता की हे वास्तविक आहे तर तुमच्याकडे जे आहे ते आहे xp⟩⟨xppx⟩2iℏ2 ⟨x⟩⟨p⟩ जे वास्तविक प्रमाण आणि एक काल्पनिक प्रमाण 2 आहे जेथे a हे ⟨xppx⟩2 ⟨x⟩⟨p⟩ असे परिभाषित केले आहे तर हे सर्व एकत्र करण्यासाठी आम्ही काय केले आम्हाला असे आढळले आहे की ⟨x ⟨x⟩p ⟨p⟩⟩≤ΔxΔp आणि x हे ⟨x2 ⟨x⟩2⟩ म्हणून परिभाषित केले गेले जे काही नाही पण मला हे ⟨x ⟨x⟩2⟩ म्हणूनही लिहिता येईल इतर संज्ञेसाठी तीच गोष्ट p ⟨p⟩2⟩⟩ ते सर्व एक आणि समान आहेत तर उजव्या बाजूला माझ्याकडे ΔxΔp आहे जे या सर्व ऑपरेशनद्वारे परिभाषित केले आहे आणि आता डाव्या बाजूला माझ्याकडे ai2 आहे तर आपल्या कडे काय आहे आता आपल्याकडे ai2≤ΔxΔp ai2 चे मॉड्यूलस आहे जे ।a224 शिवाय काहीही नाही जे निश्चितपणे 2 पेक्षा मोठे आहे कारण चौरस हे एक सकारात्मक प्रमाण आहे आणि म्हणून येथून माझा निकाल 2≤ΔxΔp असेल आणि हे अनिश्चिततेचे तत्त्व आहे ज्यानुसार जर तुम्ही वेव्ह फंक्शन x अनेक वेळा आणि p अनेक वेळा मोजले तर विभागणी होईल परंतु विभागणी अशी असेल की ते उत्पादन 2 पेक्षा जास्त किंवा समान असेल हे आपल्या मोजमापाची मर्यादा नाही परंतु हे मूलभूतपणे क्वांटम मेकॅनिक्समध्ये अंतर्भूत आहे हे मी मागील काही व्याख्यनात वेव्ह पॅकेट संदर्भात सांगितले आहे आणि मी तिथे काय सांगितले होते की जर माझ्याकडे x विभागणी असलेले वेव्ह पॅकेट असेल तर प्रतल लहरींचे संबंधित मिश्रण तुम्हाला k स्पेसमध्ये k विभागणी देते जे 1 च्याक्रमाने xΔk असेल तुम्ही दोन्ही बाजूंनी ℏ ने गुणाकार करा तुम्हाला ℏ च्या क्रमाने ΔxΔp मिळेल तर ज्या क्षणी तुम्ही लहरीद्वारे कण दर्शवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला या प्रकारचा अनिश्चितता संबंध प्राप्त होतो कारण ज्या क्षणी तुम्ही ती लहर दाखवण्याचा प्रयत्न करता त्याला अचूकतेमध्ये स्थानिकीकृत केले जाऊ शकत नाही जे तुम्हाला हवे आहे तेथे मर्यादा आहेत आणि मग गती देखील अनुरूपपणे पसरते आणि जे या अनिश्चिततेच्या संबंधाने दिले जाते तुम्ही पाहू शकता कि जर Δx मी लहान आणि लहान करत गेलो तर Δp x हा मोठा होईल आणि जर मीΔx मोठा केला तर Δp x लहान आणि लहान होत जाईल तर या दोन स्प्रेड्समध्ये हा एक प्रकारचा संबंध आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे इगेन फंक्शन्स असलेल्या वेव्ह फंक्शन्समध्ये विभागणी नसते तर आपण एक प्रश्न विचारूया x0 असलेले लहरी कार्ये आहेत का आणि हे x ऑपरेटरचे इगेन फंक्शन्स असतील किंवा p0 आणि ते p ऑपरेटरच्या इगेन फंक्शन्सशी संबंधित असतील तर आपण शारीरिकदृष्ट्या विचार करू शकता की x ऑपरेटरच्या x ̂ वेळा आयगेन फंक्शन्ससाठी f आपल्याला निश्चित xx0 द्यावे जर fxδ असेल तर हा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आधीच्या व्याख्यानांमधून आठवत असेल तर 12π∫eikdk शिवाय काही नाही सर्व प्रतल लहरींचे खाली किंवा वर जाण्याचे अंतर समान असल्याने सर्व गती समान संभाव्यतेसह येतात तर आपण पाहू शकता की p हे प्रतिनिधित्व आपल्याला देते x हा 0 आहे तर मला माहित असलेले उत्पादन मर्यादित आहे p ऑपरेटरच्या इगेन फंक्शन बद्दल काय यासाठी माझ्याकडे idψ dx असणार आहे p हे ψ वर कार्य करते ज्यामुळे एक निश्चित गती pψ आणि हे लगेच आपल्याला ψeipx तर मी तुम्हाला जे दाखवले आहे ते म्हणजे p चे इगेन फंक्शन eipx आहे जे मी eikx म्हणून लिहू शकतो या स्थिती p मधील कणासाठी गतीचे मूल्य निश्चित केले आहे दुसरीकडे ही एक प्रतल लहर आहे तर ते ∞ ते ∞पर्यंत सर्व मार्गाने जाते तर x→∞ कारण यामध्ये p0 हा वेग निश्चित आहे ही दोन आदर्श प्रकरणे आहेत एका बाबतीत तरंग कार्य हे δ फंक्शन आहे तर दुस या प्रकरणात तरंग कार्य हे कण साठी ∞ पासून पसरणारी प्रतल लहर आहे ही दोन आदर्श प्रकरणे असून ती समान नाहीत जे दिसत आहे ते उदाहरणार्थ एका बॉक्समधील कण जेथे वेव्ह फंक्शन 0 आणि l दरम्यान असते किंवा तुम्हाला साध्या हार्मोनिक गती क्षमतेमध्ये एक कण देखील दिसतो जिथे हे संभाव्य वेव्ह फंक्शन e x2 सारखे असेल तर त्याचा काही प्रसार आहे आणि इथेच x हा 0 होणार नाही तसेच p हा देखील 0होणार नाही परंतु उत्पादन नेहमी 2 पेक्षा मोठे किंवा समान असेल त्याचप्रमाणे बॉक्स मधील कणा साठी x हा 0असणार नाही Δp हा 0 होणार नाही खरं तर मी तुम्हाला असाइनमेंटमध्ये देणार आहे जेथे मी तुम्हाला x आणि p ची गणना करायला सांगेन आणि त्यांचे उत्पादन हे नेहमी 2 पेक्षा मोठे असावे तर तुम्ही आतापर्यंत जे शिकलात ते अनिश्चिततेचे तत्व आहे आणि मी स्वतःला एका परिमाणात मर्यादित केले आहे जे xΔp≥2 आणि अॅनालॉग गणनेच्या मागे जाण्यासाठी हे खूप सुलभ आहे उदाहरणार्थ आता मला माहीत आहे की x हा 0 वर जाणे म्हणजे p अनंततेकडे जाते आणि बद्ध अवस्थेसाठी मागील व्याख्यानातून आठवा ⟨p⟩ स्वतः 0 म्हणून p हा वर जाणे म्हणजे ⟨p2⟩ खूप मोठे होत आहे आणि याचा अर्थ असा होतो की p22m खूप मोठे होत आहे म्हणून जर तुम्ही एखाद्या कणाला अधिकाधिक मर्यादित केले तर ती गतिज ऊर्जा अनिश्चिततेच्या तत्त्वामुळे वाढते जर ते पसरू दिले तर ते लहान होते आणि आपण हे आधी पाहिले पुन्हा आपण एका बॉक्समधील कण कडे परत जाऊ तर हा एक कण L लांबी असलेल्या बॉक्समध्ये सीमित होता आणि जर तुम्हाला आठवत असेल तर ही ऊर्जा En1L2 म्हणून जसजसे L मोठे होते तसतशी ऊर्जा लहान होते हे तंतोतंत अनिश्चिततेच्या तत्त्वाचे प्रात्यक्षिक आहे आम्ही विविध प्रणालींच्या ऊर्जेचा अंदाज घेण्यासाठी देखील याचा वापर करू शकतो ग्राउंड स्टेट किंवा सिस्टमची सर्वात कमी उर्जा अनुमानित करण्यासाठी आणि तत्त्व वापरण्यासाठी मी पुन्हा उदाहरणाकडे जाईन पहिल्या उदाहरनातं म्हणजे L लांबीच्या बॉक्समध्ये हा कण आहे असे समजू आणि आपण या प्रकरणात पाहू शकता Δx हे L च्या क्रमाने आहे आणि p जे ⟨p2⟩ ⟨p⟩2 आहे ते ⟨p2⟩ शिवाय काहीच नाही कारण बाध्य स्तिती साठी p चेअपेक्षित मूल्य 0 म्हणून p जे ⟨p2⟩ च्या बरोबरीचे असेल ते 2पेक्षा मोठे किंवा समान असेल आणि म्हणून p2 स्वतः 24L2 पेक्षा मोठे किंवा समान असणार आहे p22mऊर्जा आहे ते 28mL2पेक्षा जास्त किंवा समान असणार आहे जे तुम्हाला खरोखर समजले आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये मी कण एका साध्या हार्मोनिक क्षमतेत घेईन आणि या प्रकरणात जर हे x0 वर केंद्रित असेल तर मला माहित आहे की x च्या सममितीपासून अपेक्षित मूल्य 0 असणार आहे आणि ती ⟨x2⟩∼a असेल असे गृहीत धरू म्हणून 12ka2 संभाव्य ऊर्जा जी12m2a2 गतीज ऊर्जेचे काय आता पुन्हा ⟨p⟩0 म्हणून ⟨p2⟩ ⟨p⟩2 जे ⟨p2⟩ सारखे आहे ते 2 aच्या क्रमाने होणार आहे जे x शिवाय काहीच नाही आणि म्हणून गतिज ऊर्जा ⟨p2⟩2m असणार आहे जे 28ma2 आणि म्हणून एकूण ऊर्जा E हि 28ma212m2a2 असेल आणि सर्वात कमी ऊर्जा शोधण्यासाठी मी ही ऊर्जा माझ्याकडे उपलब्ध असलेल्या एकमेव परामापीच्या संदर्भात कमी करत आणि ते आहे a तर मी dEda0 करतो जे मला 24ma3 देईल आपण हे सोडवल्यास आपल्याला a22mω तर आपल्याला a च्या संदर्भात कमीत कमी ऊर्जा सापडली आहे ती a22mωआहे आणि एकूण ऊर्जा E हि 28ma212m2a2 म्हणून दिली गेली हे 28m2mω12m22mω होईल जे ℏω2 होईल श्रोडिंगर समीकरण सोडवून आपल्याला हेच उत्तर मिळेल तर मी येथे टिप्पणी देऊ कि किमान ऊर्जाहि श्रोडिंगर समीकरण सोडवण्याइतकीच आहे साध्या हार्मोनिक हालचालीच्या ग्राउंड स्टेटसाठी अनिश्चितता xΔp देखील किमान असावी किंवा इतर सर्व स्तिती साठी 2 पेक्षा जास्त असणार आहेत तर अनिश्चिततेच्या तत्त्वाचा वापर करून ऊर्जेच्या विशालतेच्या क्रमवारी मिळविण्यासाठी हा अनुप्रयोग आहे मी तुम्हाला तुमच्या असाइनमेंटमध्ये याच्याशी संबंधित काही प्रश्न देखील देईन तर x हे x चे अपेक्षित मूल्य आहे असे सांगून मी हे व्याख्यान संपवतो ⟨x2⟩ मूल्य जेव्हा आपण x यामधून वजा करतो आणि वर्गमूळ घेतो तेव्हा आपण x ची व्याख्या कशी करतो त्याचप्रमाणे जर मी ⟨p2⟩घेतले आणि ⟨p2⟩वजा केले तर आपण p परिभाषित करतो आणि कॉची श्वार्ट्झ विषमतातेसह क्वांटम स्थिती वापरून आम्हाला xΔp≥2 मिळाले आणि ते अनिश्चिततेचे तत्व आहे आणि मग आम्ही दोन सिस्टम्सच्या ऊर्जेचा अंदाज लावण्यासाठी ते लागू केले